सोल्युशन असाइन्मेंट 1 प्रॉब्लेम्स 1 3 या टुटोरिअल मध्ये मी पहिली असाइनमेंट सोडवणार आहे तर ही असाइनमेंट एक आहे या असाइन्मेंट चा पहिला प्रश्न असं सांगतो की तेथे दोन चार्जेस आहेत धन Q आणि वजा Q जे ओरिजिन पासून a अंतरावर आहे x अक्षावर आणि आपण तिसरा चार्ज Q हा y अक्षावर ठेवला y अंतरावर आणि जर आपल्याला q या चार्ज वर असलेले बल मोजावयाचे असेल जो की y अक्षावर आहे तर आपण त्याच्याकडे भौतिक दृष्ट्या बघू चार्ज वर असलेले बल स्मॉल q जे पॉझिटिव चार्ज मुळे आहे ते या रेषेला लागून मध्ये कॅपिटल Q पासून लहान q पर्यंत या लाल ने दाखवलेल्या दिशेमध्ये असणार आहे त्याच पद्धतीने वजा Q मुळे स्मॉल q वर असलेले बल हे या रेषेच्या दिशेमध्ये स्मॉल q पासून कॅपिटल Q कडे या रेषेला लागून येथे हिरव्या ने दाखवलेली आहे आणि नेट बल हे या दोन्ही बलांना एकत्र करून किंवा त्यांची बेरीज करून मिळणार आहे मला या बलांना अनुक्रमे F1 आणि F2 असे म्हणू द्या आणि तुम्ही बघू शकता कारण की येथे अंतर गुंतलेले आहे F1 आणि F2 यांचे मॅग्निट्युड सारखेच असणार आहे आणि म्हणून नेट बल हे जर तुम्ही फक्त वेक्टर सम केली जे डावीकडे जाणार्या दिशेमध्ये असणार आहे जे इथे या काळ्या एरो नी दाखवले आहे ते नेट बल असणार आहे तर आपण आधीच भौतिकीय पद्धतीने अंदाज केला आहे की ते बल F हे वजा x किंवा x च्या निगेटिव दिशे च्या प्रमाणात असणार आहे चला तर मग आता हे मॅथेमॅटिकली करूयात ते आठवा कि जेव्हा तुम्ही कुलोम्ब लॉ लिहिला होता दोन चार्जेस Q 1 आणि Q 2 मधील बल हे दुसरे काही नसून Q 1 Q 2 छेद r चा घन आणि वेक्टर r 1 छेद 4 पाय एपसिलोन 0 जेथे जर मी Q 2 वरील बल मोजत असेल तर ते r असणार आहे 1 पासून 2 पर्यंत आणि हे Q 2 वरील बल आहे आणि जर हे दोन चार्जेस निगेटिव असतील तर तुम्ही पाहू शकता की ते बल विरुद्ध दिशेत असणार आहे F∝ x FQ214π0Q1Q2r3r12 आता F 1 F 2 मोजू यात त्यामुळे ते असणार आहे 1 छेद 4 पाय एपसिलोन 0 मॅग्निट्युड Q q छेद r चा घन चार्जेस मधील अंतर हे येथे येलो ब्राऊन ने दाखवले आहे येथे हे a चे वर्गमूळ चा वर्ग अधिक y वर्ग आणि म्हणून r चा घन बरोबर असणार आहे a वर्ग अधिक y वर्ग पूर्ण चा घात 3 छेद 2 आणि धन Q पासूनचा स्मॉल q पर्यंत वेक्टर इथे लाल ने दाखवला आहे आणि तो वेक्टर y असणार आहे आणि y युनिट डायरेक्शन वजा ax ते बल F1 स्मॉल q वर पॉझिटिव्ह चार्ज धन Q मुळे असणार आहे F114π0Qqa2y232 मी आता त्याच पद्धतीने F2 मोजू शकतो F 2 हे असणार आहे 1 छेद 4 पाय एपसिलोन 0 आणि मी फक्त कॅपिटल Q चे मॅग्निट्युड स्मॉल q छेद अंतर गुंतलेले हे समान आहे तर माझ्याजवळ पुन्हा a चा वर्ग अधिक y चा वर्ग पूर्ण चा घात 3 छेद 2 असणार आहे तथापि आता हे बल या ग्रीन वेक्टर च्या दाखवलेल्या दिशेमध्ये असणार आहे जे स्मॉल q पासून वजा Q पर्यंत ते पॉईंट y पासून yj किंवा y अक्षा वरील पॉईंटवर असा पॉईंट जो ऋण x अक्षावर आहे आणि म्हणून हे असणार आहे वजा ax वजा yy ते हे वेक्टर स्मॉल q पासून वजा कॅपिटल Q चार्ज ते हे वेक्टर आहे F214π0Qqa2y232 तर नेट बल हे या दोन्ही वेक्टर ची बेरीज असणार आहे जर मी या दोन्हीची बेरीज केली तर नेट बल F म्हणूनच असे लक्षात येते की त्यामध्ये y असलेल्या संज्ञा कॅन्सल होतात आणि मला असे मिळते की 1 छेद 4 पाय एपसिलोन 0 Q q छेद a चा वर्ग y चा वर्ग पूर्ण चा घात 3 छेद 2 गुणिले वजा 2 a x तुम्ही असे बघू शकता की नेट बल ऋण x एकक अक्षावर आहे तर म्हणजे प्रश्न एक झाला आहे F14π0Qqa2y232 आता आपण प्रश्न दोन करूयात जे विचारते की 12 चार्जेस सारख्याच चिन्हाचे आणि मॅग्निट्युड कॅपिटल Q चे प्लेस केले आहेत एका रिंग वर जिची त्रिज्या R सारख्या अंतरावरती आहे म्हणून जर मी त्रिज्या R असलेली रिंग घेतली तिच्यावर12 चार्जेस सारख्याच अंतरावरती ठेवले आहेत तर आपण त्याला असे करू शकतो की 1 2 3 4 5 6 7 वे हे इथे कुठेतरी असणार आहेत 8 वे 9 वे 10वे 11 वे 12 वे आणि ते सगळे 30 डिग्री ने अलग केले आहेत तिसरे हे इथे असणार आहे तर मला स्वच्छतेने 4 थे 5 वे 6 वे 7 वे असे करू द्या तर मला पुन्हा असे करू द्या की जर माझ्याजवळ ही रींग आहे तर मी चार्ज 1 जो 30 डिग्री वर आहे त्या त्या पासून सुरू करतो तिथे आणखी एक आहे चार्ज 2 जो 60 डिग्री वर आहे तिथे आणखी एक असणार आहे 3 4 इथे 5 इथे 120 ला 6 इथे 150 ला 7 इथे 180 ला 8 इथे 210 ला 9 इथे 240 ला 10 इथे 270 ला 11 इथे 300 ला 12 इथे 330 ला तर तिथे हे 12चार्जेस आहेत लक्षात घ्या कि प्रत्येकी एक पॉझिटिव्ह चार्ज साठी तिथे एक चार्ज आहे विरुद्ध दिशेला तिथे एक चार्ज आहे विरुद्ध दिशेला प्रत्येकी एका चार्ज साठी इथे विरुद्ध दिशेला एक चार्ज आहे तर मग मी इथे जे बल मोजायचे आहे त्याच्याकडे पाहतो तर हे इथे x y प्लेन आहे असे लिहूयात की हे x आणि y प्लेन मला स्मॉल q जे z अक्षावर ठेवले आहे त्यावर असलेले बल मोजावयाचे आहे असे म्हणू यात की मी या लाल सर्कल वरती चार्ज एक घेतो आणि चार्ज 7 घेतो तुम्ही हे नोंदवू शकता की या दोन चार्जेस मुळे असलेले बल हे या एरो नी दाखविल्याप्रमाणे असणार आहे हे रिपल्सिव्ह असणार आहे आणि ही अंतरे सारखीच आहेत असे लिहूयात की अशा अंतरावर हे चार्ज आहे कि अंतर हे धन Q कॅपिटल Q हे अंतर R वर असणार आहे ही उंची z आहे आणि म्हणून हे अंतर डायगोनल अंतर z चा वर्ग अधिक R चा वर्ग आहे तर हे दोन बल जे लाल एरो नी दाखवले आहे त्यांचे मॅग्निट्युड सारखे असणार आहे आणि म्हणून हॉरीझॉन्टल कंपोनंन्ट हे कॅन्सल होणार आहेत आणि नेट बल मला हे नेट बल मिटवू द्या आणि म्हणून जर मी वेक्टर सम घेतली ही z च्या दिशेत असणार आहे तर मी काय करत असलो पाहिजे की भूमितीच्या दृष्टीने मी असा युक्तिवाद केला आहे की नेट बल z च्या दिशेत असणार आहे मी आता असे करणार आहे की मी प्रत्येक चार्ज मुळे प्रत्येक बलाचे z कंपोनंन्ट मोजणार आहे कॅपिटल Q आणि त्यांची बेरीज करणार आहे तर आता त्यामुळे चार्जेस पैकी एकामुळे असलेले बल हे असणार आहे 1 छेद 4 पाय एपसिलोन 0 Q q छेद z चा वर्ग अधिक r चा वर्ग ते बल आहे जे लाल एरो ने दाखवले आहे आणि ते हे वर्टीकल कंपोनंन्ट हे असणार आहे z छेद वर्ग मुळात z चा वर्ग अधिक R चा वर्ग जे बरोबर आहे 1 छेद 4 पाय एपसिलोन 0 Q q z छेद वर्ग मुळात z चा वर्ग अधिक R चा वर्ग चा घात 3 छेद 2 आणि मी 12 चार्जेस मुळे असलेले बल मोजत आहे आणि त्यामुळे नेट बल हे F असणार आहे त्याच्या गुणिले 12 असणार आहे तर 1 छेद 4 पाय एपसिलोन 0 12 Q q z छेद वर्ग मुळात z चा वर्ग अधिक R चा वर्ग चा घात 3 छेद 2 F14π0Qqz2R2zz2R214π0Qqzz2R232 Fnet14π012Qqzz2R232 लक्षात घ्या की जसे z हे 0 होणार आहे त्याचा अर्थ जर मी हा चार्ज Q येथे सेंटरला ठेवला मी ते येथे मोठ्या लाल सर्कलने दाखवत आहे तर विरुद्ध दिशेने असलेले बल एकमेकांना कॅन्सल करतात आणि नेट बल हे 0 होणार आहे जे खरोखरीच उत्तर आहे हॉरीझॉन्टल कंपोनंन्टस सर्व कॅन्सल होतात कारण की ह्या कॅपिटल Q जोड्यांमध्ये येत असल्याने होत आहे प्रश्न क्रमांक तीन एक पातळ त्रिज्या R असलेली चकती ही x y प्रतलामध्ये ठेवली आहे जेव्हा केंद्र ओरिजिन मध्ये आहे तर आपण असे घेणार आहोत की एक पातळ त्रिज्या R असलेली चकती ही x y प्रतलामध्ये ठेवली आहे जेव्हा केंद्र ओरिजिन मध्ये आहे तर मी या प्रतलाला x आणि y प्रतल असे घेतो आणि हे z अक्ष आहे ही चकती पृष्ठभागावरील चार्ज सिग्मा बरोबर आहे सिग्मा 0 छेद R वाहून नेत आहे तर ते r बरोबर आहे 0 हे अनंत असणार आहे आणि नंतर ते 1 छेद R असे डिके होते आणि येथे R बरोबर आहे कॅपिटल R तेव्हा ते असणार आहे सिग्मा 0 छेद R तर जसे तुम्ही पुढे पुढे जाल ही चार्ज डेन्सिटी कमी होत जाणार आहे तथापि नेट चार्ज हा मर्यादित असणार आहे आणि तुम्ही हे अत्यंत सहजतेने पाहू शकता नेट चार्ज हा असणार आहे समजा मी ही चकती घेतली ही बाजूला आहे मी थोडे नंतर बल मोजतो आणि येथे एक छोटी रिंग घेतो येथे लाल ने भरलेली दर्शवली आहे तिची त्रिज्या r आणि जाडी dr आहे नंतर या रिंगचे क्षेत्रफळ हे 2 पाय r dr आहे आणि वाहून नेलेले चार्ज dq हे 2 पाय r d r क्षेत्रफळ गुणिले पृष्ठभागावरील चार्ज डेन्सिटी सिग्मा 0 छेद r एवढी असणार आहे जे की बरोबर आहे 2 पाय सिग्मा 0 dr dr×0r2π0dr आणि म्हणून याने वाहून नेलेला पूर्ण चार्ज हा असणार आहे 2 पाय सिग्मा 0 चा इंटिग्रल 2 पाय सिग्मा 0 चा इंटिग्रल हे कॉन्स्टंट dr इंटिग्रेट केले 0 पासून r पर्यंत तर ते 2 पाय सिग्मा 0 R एवढे येते तर जरी चार्ज डेन्सिटी ही r बरोबर आहे 0 ने वाढत आहे नेट चार्ज मर्यादित आहे कारण की या सिग्मा चे असलेले विशिष्ट परावलंबन q2π00Rdr2π0R तर या प्रॉब्लेमला काय जाणून घ्यायचे आहे की जर 1 पॉईंट चार्ज q हा रिंगच्या अक्षावर z उंचीवर ठेवला तर आपण येथे काय करणार आहोत की आपण एक छोटा चार्ज q येथे ठेवणार आहोत येथे z अक्षावर जसे की येथे आकृतीवर काळ्याने दर्शविले आहे यावर असलेले बल काय आहे या चार्ज वर असलेले बल असे असणार आहे की पुन्हा जर मी एक छोटी रिंग घेतली जशी मी पूर्ण चार्ज मोजताना घेतली होती जर मी एक छोटी रिंग घेतली जिची त्रिज्या r आणि जाडी dr आणि मी यामुळे या छोट्या चार्ज q वर असलेले बल मोजले पुन्हा नोंद घ्या की बाजूला असलेल्या प्रत्येक चार्ज साठी बाजूला असलेल्या लहान चार्ज साठी तेथे बरोबरीचा विरुद्ध दिशेला एक चार्ज आहे आणि म्हणून हे चार्ज जोडीने येतात आणि जर मी नेट बल मोजले येथे या q वर तर ते असे असणार आहे जसे मी येथे हिरव्या एरोने दाखवले आहे आणि त्यांचे हॉरीझॉन्टल कंपोनंन्ट कॅन्सल होतील तुम्ही हे सदिशाने सुद्धा करू शकता आणि मला ते दाखवू द्या जर मी एक लहान चार्ज घेतला असे म्हणू यात की x अक्षावर आणि हा चार्ज असे म्हणू यात की हा लहान dq आहे नंतर या dq मुळे असलेले बल हे असणार आहे dF जे असणार आहे 1 छेद 4 पाय एपसिलोन 0 q गुणिले dq छेद r चा वर्ग अधिक z चा वर्ग आणि हे असणार आहे या सदिशापासून असणार आहे जिथे dq हा चार्ज ला आहे जिथे q हे असणार आहे z आणि z ची दिशा वजा x x आणि ही x ची किंमत लहान R आहे dF14π0qdzr2z232zz rx या सारखेच बल येथे चार्ज मुळे अस्तित्वात आहे विरुद्ध दिशेला आणि ते बल असणार आहे 1 छेद 4 पाय एपसिलोन 0 q गुणिले dq छेद r चा वर्ग अधिक z चा वर्ग गुणिले अरे मला माफ करा हे लहान r गुणिले असायला हवे आहे आणि कारण की हे आपण असे घेत आहोत की एक सदिश वर हे 3 छेद 2 एवढे असायला हवे आहे येथे सुद्धा ते 3 छेद 2 गुणिले zz वजा या चार्ज ची डाव्या बाजूला असलेली स्थिती जी आहे वजा rx तर हे असे असणार आहे की अधिक rx तुम्ही पाहू शकता जर तुम्ही 2 मिळवले x कंपोनंन्ट कॅन्सल होतात मला ते वेगळ्या रंगाने दाखवू द्या x कंपोनंन्ट कॅन्सल होतात म्हणून नेट कंपोनंन्ट हे z आहे dF14π0qdzr2z232zzrx तर मी जे करणार आहे ते असे आहे की मी कंपोनंन्ट z मोजणार आहे आणि हे z कंपोनंन्ट काय आहे तुम्ही या दोन चार्जेस ची बेरीज करा जी असे येत आहे की 1 छेद 4 पाय एपसिलोन 0 q गुणिले dq छेद r चा वर्ग अधिक z चा वर्ग पूर्ण चा वर्ग 3 छेद 2 गुणिले z दिशेत z ते दोन चार्जेस पैकी एका मुळे आहे नंतर दुसऱ्याच्या पटीत तर आपण काय पाहत आहोत की फक्त z कंपोनंन्ट योगदान देत आहे प्रत्येक लहान dq साठी आणि जर त्याला इंटिग्रेट केले तर मला या रिंग मुळे असलेले पूर्ण बल मिळते 14π0qdzr2z232z z आणि ते आता तुम्ही अत्यंत सहजतेने पाहू शकता की असणार आहे 1 छेद 4 पाय एपसिलोन 0 q गुणिले dq चे इंटिग्रेशन त्याचा अर्थ या संपूर्ण रिंग वर असलेला चार्ज जो की असणार आहे 2 पाय सिग्मा 0 dr मी हे येथे इथून घेत आहे जे आपण यापूर्वी मोजले आहे त्याला भागिले r चा वर्ग z चा वर्ग पूर्ण चा घात 3 छेद 2 हे z च्या दिशेत हे या रिंग मुळे असलेले बल आहे जि मी त्रिज्या r घेतली आहे त्यामुळे नेट बल हे इंटिग्रेशन असणार आहे r बरोबर 0 ते कॅपिटल R पर्यंतचे आणि त्यामुळे नेट बल हे बरोबर आहे 1 छेद 4 पाय एपसिलोन 0 q नंतर माझ्याजवळ आहे चला पाहुयात माझ्याकडे काय आहे माझ्याजवळ 2 पाय सिग्मा 0 d r z हे येथे z चा वर्ग r चा वर्ग पूर्ण चा घात 3 छेद 2 पूर्ण चे इंटिग्रेशन 0 पासून R पर्यंत जे येत आहे सिग्मा 0 छेद 2 एपसिलोन 0 कारण की हे 2 पाय येथे कॅन्सल होत आहे जे तुम्हाला देत आहे 2 सिग्मा 0 चे 0 पासून R dr पर्यंतचे इंटिग्रेशन छेद z चा वर्ग r चा वर्ग पूर्ण चा घात 3 छेद 2 या r ला असे घ्या की ते बरोबर आहे z टॅंजंट थिटा आणि म्हणून नेट बल चे मॅग्निट्युड हे होत आहे सिग्मा 0 z छेद 2 एपसिलोन 0 थिटा चे इंटिग्रेशन बरोबर आहे 0 ते टॅन इन्व्हर्स कॅपिटल R छेद z dr जे होणार आहे z सेकन्ट चा वर्ग थिटा d थिटा छेद r चा घन किंवा हे असे होईल z चा घन सेकन्ट चा घन थिटा d थिटा F14π0qz0R2π0drz2r2320z200Rdrz2r232 Let rztan θ F0z200tan 1Rzzsec2θdθz3sec3 आपल्याला जे मिळते ते आहे आपण z कॅन्सल करतो तुम्हाला मिळते की 1 छेद z आणि हे त्यामुळे असे बनते की सिग्मा 0 छेद 2 एपसिलोन 0 1 छेद z हे मला असे देते की कोसाइन ऑफ थिटा साईन थिटा हे असणार आहे 0 ते टॅन इन्व्हर्स R छेद z जे की असणार आहे सिग्मा 0 छेद 2 एपसिलोन 0 z R छेद वर्ग मुळात R चा वर्ग z चा वर्ग पुढील ट्यूटोरियल मध्ये आपण पुढील प्रश्नांचा संच सोडवू यात ते प्रश्न क्रमांक 4 ते 9 आहे